सर्वांना नमस्कार इंजिनीअरिगं ड्रॉईंग अडँ कॉम्प्युटर ग्राफिक्स च्या या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स पाहत होतो आणि आता आपण ६ व्या मोड्यूल मध्ये आहोत तर मागील तासात आपण पॅरलल प्रोजेक्शन तसेच पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन या सारख्या वेगवेगळ्या प्रोजेक्शन्स च्या तांत्रिक बाजू समजून घेतल्या आहेत त्यात आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन ऑब्लिक प्रोजेक्शन पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन पहिले तसेच एक्झोनॉमेट्रीक प्रोजेक्शन पाहताना ते ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन चा भाग आहे हे देखील नमूद करून घेतले आणि याच प्रयत्नात आपण आयसोमेट्रिक डायमेट्रिक तसेच ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन देखील शिकलो त्यानंतर आपण इन्कलिनेशन अँगल चा संदर्भ घेऊन आयसोमेट्रिक प्रोजेक्शन डायमेट्रिक प्रोजेक्शन तसेच ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन समजून घेण्याचा प्रयत्न केला जर एखादा ऑब्जेक्ट दोन्ही बाजूंस समान असेल तसेच आडव्या बाजूने ३० अंशाचा कोन करीत असेल आणि त्या ऑब्जेक्ट ला अशा पद्धतीने फिरवले तो क्यूब एखाद्या षट्कोनासारखा दिसेल तर अशा पद्धतीच्या प्रोजेक्शन ला आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन असे म्हणतो डायमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये आपल्याकडे वेगळे कोन असतात जसे ३० अंशांपेक्षा कमी इथे आपल्याकडे १५ अंशांचा आहे आणि ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये आपल्याकडे ३ वेगवेगळ्या प्रकारचे कोन असतात जसे ३० अंशांपेक्षा कमी आणि ३० अंशांपेक्षा जास्त अशा प्रकारच्या प्रोजेक्शन्स ना आपण ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन्स असे म्हणतो जर या प्रकारचे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स काढण्याकरिता आपल्याला एक चौकोनी खोका दिला गेला असेल तर आजच्या तासात आपण एखाद्या विशिष्ट प्रतलात जर तो चौकोन असेल तर त्याचे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मार्फत कशा पद्धतीने सादरीकरण करायचे हे क्रमाक्रमाने शिकणार आहोत तर आपण एका चौकोनाचे उदाहरण घेऊया आता आपल्याकडे ३० मीमी रुंद आणि ५० मिमी लांब या मापाचा एक चौकोन आहे तर याच्या कोपऱ्यातल्या बिंदूंना A B C D अशी नवे देऊया आणि आता आपल्याला या चौकोनाचे प्रोजेक्शन बघायचे आहे सर्वप्रथम आपण काय म्हणण्याचा प्रयत्न करीत आहोत की तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्शन्स असण्याची शक्यता आहे पहिले म्हणजे ज्याला आपण उजव्या बाजूचे आणि उभे म्हणजेच आयसोमेट्रिक प्रोजेक्शन डाव्या बाजूंचे आणि उभे तसेच वरच्या बाजूचे हे देखील आयसोमेट्रिक प्रोजेक्शनचं आहे आता या सर्व प्रोजेक्शन्स कडे आपण क्रमाक्रमाने पाहूया आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स मध्ये सर्वप्रथम आपणास हा आयसोमेट्रिक अक्ष काढावा लागतो जिथे लांबी ही ट्रू स्केल माध्यमाद्वारे मोजली जाते तर हे करण्याकरिता सर्वप्रथम आपण उजव्या बाजूचा उभा भाग समजून घेणार आहोत उदाहरणार्थ माझ्याकडे एक चौकोन असेल आणि मला त्याला उजव्या बाजूने किंचित उभारलेल्या दिशेने पहावयाचे असेल तेव्हा तो चौकोन असा दिसेल ज्याला आपण उजव्या बाजूचा उभा भाग असे म्हणू शकतो म्हणजे काहीसे असे की तुमच्या हाताला थोडेसे वळवा आणि त्याचे उजव्या बाजूने निरीक्षण करा की ते कसे दिसते तर हे करण्यासाठी आपणास काय करावे लागेल की सर्वप्रथम एक आडवी रेष आणि त्यास ३० अंशांचा कोन काढावा लागेल कारण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन करिता ३० अंशात उभारलेली रेष ही सर्वात महत्वाची असते तर आपल्याकडे जी काही लांबी असेल म्हणजे लांबी AB तशीच समान लांबी आपण इथे A आणि इथे B अशाप्रकारे या आयसोमेट्रिक प्रतलावर नोंदवूया तर याला आपणास AB असे म्हणता येईल कारण यास आपण आयसोमेट्रिक ऍक्सिस वर काढत आहोत आणि म्हणूनच आपणास खरी लांबी दिसेल तर आपल्याकडे असलेली AB आणि ही AB दोन्हीही समान असतील आता A पासून वरच्या दिशेस एक परपेंडीक्युलर काढू त्याचप्रमाणे B पासून C पर्यंत देखील एक परपेंडीक्युलर काढू BC चे जेवढे काही अंतर असेल त्या BC च्या अंतराएवढी AB ला एक समांतर रेघ काढू म्हणजे आपल्याला आणखी एक BC अंतराएवढी रेघ मिळेल तर इथे BC च्या लांबीएवढी एक उभी रेघ या चौकोनात काढूया तसे बघायला गेले तर आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये देखील हीच समान लांबी वापरली जाते नंतर तुमचा ड्रॅफ्टर या लाल रेघेशी पॅरलल अशा पद्धतीने वापरा पॉईंट C मधून जाणारी अशी एक रेघ काढा जिथे कुठे ही परपेंडीक्युलर A रेघ म्हणजे ही आडवी रेघ ज्याला आपण D असे मानूया तर आता आपल्याकडे ABCD असे पॉईंट्स आहेत आणि हा आपला पहिला आयसोमेट्रिक व्ह्यू आहे ज्याला आपण उजव्या बाजूच्या उभ्या भागाकडून पाहत आहोत अशाच प्रमाणे डाव्या बाजूचा उभा भागाची रचना आपण तयार करूया आणि त्याकरिता आपणास समान पद्धतीचा अवलंब करावा लागेल सर्वप्रथम आपणास एक आडवी रेघ काढावी लागेल त्यानंतर B ला अनुसरून एक उभारलेली रेघ काढावी लागेल आपण याला गोल फिरवत आहोत तर या व्हेरिएबल चे नाव A माफ करा हा A असला पाहिजे हा आहे B हा आहे C आणि हा आहे D आता ३० अंश कोनात AB चे जेवढे अंतर आहे तेवढीच एक रेघ काढा तर आपल्याला जे काही मिळणार आहे त्याचे अंतर हे AB च्या अंतराशी एकदम समान असणार आहे AB चिन्हांकित करा एक परपेंडीक्युलर रेघ काढा आणि त्याला C असे नाव द्या त्याचप्रमाणे AD च्या लांबी एवढीच एक परपेंडीक्युलर रेषा टाका आता आपल्याकडे असलेली लांबी ही AD शी समान आहे AB रेषेला समांतर रेषा काढा व ती जोडा अशा प्रकारे आपण डाव्या बाजूच्या उभ्या भागावर सममितीय दृश्य तयार करतो हेच आडव्या भागाचे वरचे दृश्य असल्यास आपण काय करू एक आडवी रेषा काढा 30 अंशांत कललेली एक रेषा काढातशीच दुसरी एक 30 अंशांत झुकलेली रेषा काढा AB ची लांबी जेवढी असेल तेवढी AB शी समान लांबी शोधा AD ची लांबी जेवढी असेल तेवढी AD शी समान लांबी शोधा आणि B आणि CD मधून परपेंडीक्युलर्स काढा तर वरच्या दृश्यातून आपण अशा प्रकारे आयसोमेट्रिक व्ह्यू तयार करू शकतो आता आपण त्रिकोण कसा काढायचा आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स काय असतात ते पाहणार आहोत तर त्रिकोण AB ला एखाद्यानाने विशिष्ट्य पद्धतीने झुकाव दिलेले कोन आहेत त्याचा पाया 30 युनिट्स चा आहे आणि या बाजूला एक कोन 45 अंशांचा आहे तर दुसरा कोन हा 60 अंशांचा आहे आता आपल्याला हा त्रिकोण अशा रीतीने फिरवायचा आहे की त्याचा आयसोमेट्रिक व्ह्यू आपणास ३० अंशाशी पायाभूत असलेला दिसला पाहिजे अशा प्रकारचे ऑब्जेक्टस मिळवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे ऑब्जेक्ट ला जर तुम्हाला चौकोन कसा काढायचा माहित असेल तर अशा चौकोनात बंद करून ठेवणे त्याचप्रमाणे दुसऱ्या बिंदूंचे मोजमाप घेऊन त्यांना चौकोनाच्या सरळ रेषेत घेऊन त्याला गोल फिरवावे लागेल ही सर्वात सोपी आणि लोकप्रिय पद्धत आहे ज्यास बॉक्स मेथड असे म्हटले जाते तर सर्वप्रथम आपण चौकोन ABCD काढू आणि त्या चौकोनात या त्रिकोणास बसवू आता या संपूर्ण चौकोनास समांतरभुज चौकोनाप्रमाणे ३० अंशांत फिरवू तर अशा पद्धतीने आपण आयताची रचना केली आहे आता AB या बिंदूंना शोधण्यासाठी ३० अंश कोन करणारी एक रेष काढू उजव्या बाजूसाठी B पासून एक परपेंडीक्युलर रेष काढू तर B ही देखील एक परपेंडीक्युलर रेष आहे आणि A पासून सुद्धा एक परपेंडीक्युलर रेष जात आहे जी AB ला समांतर आहे आणि ती या आयताच्या BC च्या अंतराएवढी आहे तर त्या आयताची रचना कशी करायची हे आपल्याला माहित आहे तर त्याची रचना करण्याकरिता आपण AB AD ह्या रेषा काढून घेतल्या आणि त्यानंतर BC आणि CD ह्या रेषा काढून घेतल्या आता या त्रिकोणाकरिता आपल्याला बिंदू 1 पासून जो आपल्याला ह्या आयतावर शोधायचा आहे आणि त्यानंतर आयतावर C पासून 1 पर्यंत किती अंतर आहे हे शोधायचे आहे तर तेवढे अंतर नमूद करा आणि CD ह्या रेषेवर C 1 ला शोधा आता तुमच्या कंपास किंवा डिव्हाईडर चा वापर करून जी काही लांबी मिळत असेल ती इथे पाठवा त्यानंतर या बिंदुला 1 असे नाव द्या एकदा का आपल्या बिंदू 1 आणि बिंदू AB समजले की आपण त्याला जोडू शकतो आणि याच प्रकारे आपण आयसोमेट्रिक व्ह्यू ची रचना करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला आयसोमेट्रिक प्रतलामध्ये डाव्या बाजूचा समोरचा व्ह्यू हवा असेल तर पहिल्यांदां आडवी रेष काढावी लागेल A या बिंदुला आपण या दिशेने गोलाकार फिरवत आहोत म्हणून या रेषेवर ३० अंशाचा कोन काढा आणि AB ची लांबी इकडे पाठवा उरलेल्या आयतात BC हे रेष उभी काढा AD रेष देखील उभी काढावी लागेल 1 ते C पर्यंत ची लांबी इकडे पाठवा त्याचप्रमाणे आपण D ते 1 हे लांबी देखील घेऊ शकतो ज्याप्रमाणे आपण D 1 ला पाठवले होते त्याचप्रमाणे आपण संपूर्ण 1 C ची लांबी देखील पाठवू शकतो एकदा का हे पूर्ण झाले की आपल्याला हा बिंदू 1 मिळेल आता A 1 आणि B यांना जोडून एक त्रिकोण तयार करा आता आपल्याला वरचा व्ह्यू बघायचा आहे आणि त्याची रचना कशी करता येईल तर आपणास कुठलाही एक आयसोमेट्रिक ऍक्सिस लागेल म्हणजे आपण आपण AB या रेषेचा आयसोमेट्रिक ऍक्सिस प्रमाणे वापर करू वरचा व्ह्यू मिळवण्याकरिता आपणास एकापेक्षा जास्त आयसोमेट्रिक ऍक्सिस ची गरज असेल आणि म्हणूंचह AD रेषेचा वापर करा तर AB आणि AD ला आपल्याला अशा प्रकारे गोल फिरवावे लागेल की ते समान मापाचा कोन करतील आता इकडे पाहूया प्रथम आपण ३० अंश कोनात असलेली रेष काढली आहे त्याचप्रमाणे आणखी एक ३० अंश कोनात असलेली रेष काढा याला a असे म्हणू आता AD ही लांबी पाठवा त्याचप्रमाणे AB ही लांबी या प्रतलावर पाठवा एकदा का त्यांची पाठवणी करून झाली की आपल्याला B आणि D हे बिंदू समजतील आता AB शी समांतर आणि BC ह्या अंतराएवढी आणखी एक रेष काढा तर आपल्याकडे बिंदू C आहे आता 1 ते C पर्यंतची लांबी C पासून 1 पर्यंत इकडे पाठवा एकदा हे पूर्ण झाले की बिंदू A B आणि 1 यांची जोडणी करा आता आल्याला वरील व्ह्यू मधील आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मिळालेले असेल तर या संपूर्ण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन बद्दल सांगायचे झाले तर तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट असेल आणि तुम्ही त्याला अशा पद्धतीने गोलाकार फिरवत असाल की ते दोन्ही प्रतलावर समान मापाचा कोन करतील आणि अशाच प्रकारे आपण आयसोमेट्रिक प्रोजेक्शन ची रचना करत असतो आपल्याकडे असलेला ऑब्जेक्ट हा एखादा किचकट ऑब्जेक्ट देखील असू शकतो परंतू सर्वप्रथम त्याला आयताकृती चौकटीत बसवणे गरजेचे असते एखाद्या आयसोमेट्रिक ऍक्सिस भोवती त्या आयतास ३० अंशात फिरवावे लागेल आणि मग आयताची खरी लांबी ही आपल्याला या परपेंडीक्युलर आणि पॅरलल प्रकारच्या रेषांकडे पाठवावी लागेल आणि मग आपल्याला ते बिंदू मिळतील जे आपल्याला पाठवायचे आहेत तर पेंटागॉनचे 1 2 3 4 5 हे बिंदू आपल्याला ABCD या पॅरॅलिलोग्रॅम वर पाठवावे लागतील उदाहरणार्थ आपल्याकडे ही जी काही A 1 रेष आहे तीच रेष A 1 आपण इथे खूण करून ठेवू तर आता हा पहिला बिंदू मिळालेला आहे आता आपल्याकडे जी कहाणी B 2 ची लांबी असेल किंवा A 2 ची लांबी असेल या दोन्ही समान लांबी आहेत त्याचा आपण A ते 1 2 पर्यंत वापर करू त्याचप्रमाणे सर्वप्रथम आपण A 1 आणि A 2 ही लांबी शोधू आणि त्यानंतर B ते 3 म्हणजे B 3 च्या लांबी एवढी समान लांबी आपण शोधू C ते 4 अशी C 4 ही समान लांबी आपण शोधून काढू त्यानंतर आपण A 5 ला शोधून काढू आणि एकदा ही पूर्ण झालं की आपण या सर्व बिंदूंना रेषांनी जोडू शकतो आता दुसर म्हणजे उजव्या बाजूकडील समोरचा व्ह्यू जर आपण डाव्या बाजूने ३० अंशात फिरणाऱ्या AB कडे पाहत असू तर ती रेष आडव्या दिशेने कललेली दिसेल एकदा ही पूर्ण झाले की आपण योग्य लांबी त्या दिशेने पाठवून पहिला बिंदू दुसरा बिंदू तिसरा बिंदू चौथा बिंदू आणि पाचवा बिंदू शोधू शकतो वरील व्ह्यू करिता आयताने दोन्ही बाजूंस ३० अंश एवढा समान व केला पाहिजे आणि म्हणूनच आपण AB रेषेस ती ३० अंशांचा कोन करेल अशा पद्धतीने फिरवू आणि त्याचप्रमाणे AD ही रेष देखील ३० अंशांचा कोन करेल तर AD च्या लांबी एवढीच समान लांबी आपण शोधून काढू आणि त्याचप्रमाणे AB ची लांबी आपण शोधून काढू एकदा हे पूर्ण झाले की आपण आयत काढू आणि त्यानंतर त्याच्या लांबी A 1 B 2 B 3 C 4 आणि D 5 या योग्य पद्धतीने पाठवून देऊ म्हणजेच आपणास पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा बिंदू मिळेल आणि त्यांना जोडले की आपणास वरील व्ह्यू चा पेन्टॅगॉन बघायला मिळेल आता हेच एखाद्या वर्तुळासाठी कसे करायचे हे शिकूया नेहमीप्रमाणे पहिल्या पायरीत आपणास वर्तुळास चौकोनी चौकटीत बसवावे लागेल आता या वर्तुळास जिथे कुठे छेद गेले असतील त्या बिंदूंना आपण 3 4 5 अशी नावे देऊया आता समोरच्या व्ह्यू मध्ये एक पॅरालिलोग्रॅम किंवा एखादा ऱ्होम्बस काढा आपण आधीच पहिले आहे की ३० अंश कोनात असलेल्या AB या रेषेची रचना कशी करायची आणि उरलेल्या CD रेषेला कशी पाठवायची जेणेकरून आपल्याला ABCD हा आयत मिळेल आता CD आणि AD च्या मापाचे मध्यबिंदू 3 आणि 4 मिळवा तर CD हा बिंदू 3 आहे DA हा बिंदू 4 आहे हे बिंदू या समभुज चौकोनावर पाठवावे लागतील तर हा उद्देश साधण्याकरिता आपण काय करतो तर ते म्हणजे या आयतावरील C ते 3 चे अंतर किती आहे हे मोजा कारण आपण C आधीच ओळखले आहे आता तुमचे कंपास डिव्हायडर वापरून तीन बिंदू चिन्हांकित करा जेथे या समभुज चौकोनावर 3C येथे आणि 3C एकमेकांच्या बरोबरीचे आहेत त्याचप्रमाणे D 4 किंवा A 4 हे अंतर आपण A पासून 4 पर्यंत अशा पद्धतीने शोधून काढू शकतो आणि त्यांना 4 आणि 3 अशा प्रकारे चिन्हांकित करू शकतो एकदा ते पूर्ण झाल्यावर B ते C ला एका रेषेने जोडा त्याचप्रमाणे B 2 4 ला एका रेषेने जोडा आणि A ते C या कर्णरेषेला जोडा जिथे जिथे हे छेदत असेल तिथल्या बिंदूंना 2 आणि 1 असे म्हणा मी पुन्हा एकदा सांगतो बिंदू B ला चौथ्या बिंदूशी जोडा त्याचप्रमाणे बिंदू B ला तिसर्या बिंदूशी जोडा हे बिंदू जिथे या कर्णाला छेदत आहते त्या बिंदूंना 1 आणि 2 म्हणा 1 आणि 2 यांचा केंद्र म्हणून वापर करा तर आता 1 आणि 2 यांचा केंद्र म्हणून वापर करून 1 3 लांबी किती आहे हे मोजा नंतर त्या संपूर्ण मार्गातून जाणारा कंस काढा 1 या केंद्रापासून 1 3 ही त्रिज्या घ्या आणि बिंदू 5 ला छेदणारा एक कंस काढा 3 आणि 4 ला जोडण्यासाठी आपण B ला ज्या प्रकारे स्थित केले आहे त्याचप्रकारे आपण D पासून त्या टोकापर्यंत आणि या टोकापर्यंत बिंदू 5 आणि बिंदू 6 ला मिळवण्याकरिता त्याची रचना करू शकतो तर एकदा आपल्याला कळले की वर्तुळावर कुठे कंस काढायचा की लगेच तो कंस काढा त्याचप्रमाणे 2 चा केंद्र म्हणून वापर करून 6 मधून जाणारा दुसरा एक कंस काढा आता 4 ते 3 ला जोडा त्याचप्रमाणे 6 ते 5 ला कर्व ने जोडा तर आता तुमच्या वर्तुळाचे आयसोमेट्रिक व्ह्युमधील एलिप्स मध्ये रूपांतरण झाले असेल तर आता या उपयाकडे पाहू तर AB CD या बिंदूंची रचना करा आणि त्यांना 3 4 आणि 5 6 यांच्याकडे पाठवा केंद्र 2 आणि 1 याना स्थानांतरीत करा त्रिज्येचा वापर करून वर्तुळास कंसाच्या मदतीने जोडा वरील व्ह्यू मिळवण्याकरिता समान पद्धतीचा अवलंब करावा लागेल म्हणजे AB रेषा 30 अंशाचा कोन बनवेल BC रेषा 30 अंशाचा कोन बनवेल आणि मग त्याचा समांतरभुज चौकोन तयार करा नंतर B पासून या तिसऱ्या बिंदूपर्यंत त्याचप्रमाणे बी पासून या चौथ्या बिंदूपर्यंत या आयतामधून 3 आणि 4 हे बिंदू चौथ्या बिंदूकडे पाठवा त्यानंतर लगेचच 1 2 ही केंद्रे तयार करा त्यानंतर आर्क्स काढा व त्यांची जोडणी करा आपणास हा एलिप्स मिळेल तर आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये तुमचे वर्तुळ जेव्हा तुम्ही फिरवाल तेव्हा ते लंबवर्तुळासारखे दिसेल आणि पुढील तासात आपण भरीव वस्तूंसाठी हे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन कसे करायचे ते शिकू